हॅलो या कोर्स च्या आणखी एका मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्स आपण पाचव्या आठवड्यात आहोत मागील मॉड्यूलमध्ये मी रेझोनिएटर्स ची मूलभूत माहिती समाविष्ट केली होती आणि मी हे दर्शविले होते की शॉर्ट केलेले स्टब किंवा ओपन स्टब सारख्या साध्या मायक्रोवेव्ह घटकांचा वापर करून आपण शंट विजेच्या प्रवाहाचा भाग बाजूला नेणारा पाऋ आणि मालिका रेझोनेटर दोन्ही तयार करू शकतो या मॉड्यूलमध्ये आपण त्या रेझोनिएटरचा वापर वास्तविक न्यारो बँड फिल्टर तयार करण्यासाठी करू तर् मागील मॉड्यूलमध्ये आपण मागील वर्गात काय केले ते बघुया आपल्याकडे शॉर्टेड किंवा शंट स्टब होता आणि आपण असे पाहिले की आपण यासारखे ग्याप ने समाविष्ट करुण कामगिरी सुधारू शकतो तर न्यारो बँड फिल्टरचा पहिला सिद्धांत असा आहे की जर आपल्याकडे मालिका रेझोनेटरमध्ये मालिका असेल किंवा शंट रेझोनेटर मध्ये शंट असेल तर हे म्हणजे बँड पास फिल्टर आणि जर आपल्याकडे याच्या विरुद्ध असेल तर जेव्हा जेव्हा आपल्याला बँड पास किंवा बँड स्टॉप फिल्टर डिझाईन करायचा असतो तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे आता आपण चर्चा केलेले रेझोनरेटर मागील मॉड्यूलमध्ये आपण ओपन स्टब ला जोडून त्या मध्ये ग्याप ने चा वापर केलेला आणि हे एक उदाहरण आहे मालिका प्रारंभ चे बरं जे वारंवारते नुसार मालिका रेझोनेटर किंवा शंट रेझोनेटर म्हणून काम करू शकते असे समजू की आपण हे वारंवारता अशा श्रेणीमध्ये वापरत आहोत जिथे ते मालिका रेझोनरेटर म्हणून कार्य करते तर अशा परिस्थितीत आपण ते कसे बनवू ते फिल्टर म्हणून कसे वापरावे तर मग आपण तो रेझोनेटर वापरुन बँड स्टॉप फिल्टर कसा बनवू शकतो ते पाहू आपल्याकडे ग्याप नेसह ओपन सर्किट रेझोनेटर असलेल्या फिल्टरसह यासारखी साधी ट्रांसमिशन लाइन असल्यास त्या ओपन सर्किट रेझोनेटर ची वैशिष्ट्यपूर्ण प्रतिबाधा झेड 1 आहे तर ही मालिका रेझोनेटर मधील शंट आहे म्हणूनच ही संपूर्ण एकाग्रता बँड स्टॉप फिल्टर म्हणून कार्य करेल आता याची आणखी चांगली आवृत्ती म्हणजे 2 रेझोनिएटर आता जर आपल्याकडे मालिका रेझोनेटर असेल तर बँड स्टॉप फिल्टरमध्ये आपल्याला मालिके तील शंट रेझोनेटर किंवा शंट मध्ये मालिका रेझोनेटर आवश्यक आहे म्हणून आपण पाहिले की शंटमध्ये मालिका रेझोनेटर कसा लागू करावा आता जर आपल्याला दुसर्या मार्गाने करायचे असेल तर आपल्याला शंट रेझोनेटर मालिके मध्ये कार्यान्वित करायचा असेल तर ती एक समस्या बनते कारण त्याच ओपन स्टबचा वापर करणारे शंट रेझोनिएटर्स स्पष्ट करणे कठीण आहे हे स्पष्ट करणे कठीण का आहे पहा ओपन स्टब रेझोनेटर चा एक टोक नेहमीच खुला असतो तो खुला असणे आवश्यक आहे हे ओपन स्टब रेझोनेटर असल्याने हे ओपन असणे आवश्यक आहे आणि दुसर्या टोकाला ते थेट जोडलेले किंवा ग्याप ने जोडले जाऊ शकते हे सहजपणे जाणवते शंट मध्ये असताना कारण शंट मध्ये हा शेवट सर्किट पासून टांगला जाईल परंतु मालिकेत दुसर्या टोकाशी काहीतरी जोडलेले असणे आवश्यक आहे जे शक्य नाही कारण हे ओपन शंट ओपन स्टब आहे ते खुले असले पाहिजे म्हणून ओपन स्टब ग्याप ने जोडणारा रेझोनेटर वापरुन शृंखला मध्ये शंट रेझोनेटर लागू करणे शक्य नाही हे शंट रेझोनेटर म्हणून कार्य करू शकते कारण हे विशिष्ट वारंवारता साठी उच्च प्रति बाधा देऊ शकते परंतु हे सक्षम होणार नाही परंतु ते मालिकेत जोडले जाऊ शकत नाही म्हणूनच ते मालिकेत रेझोनेटर म्हणून वापरले जाऊ शकत नाही तर ही एक मूलभूत मर्यादा आहे नंतर या सर्किटवर परत येऊ आपण काही मिनिटांपूर्वी चर्चा केली आहे जरी आपल्याला दुसरा रेझोनेटर वापरायचा असेल तर् आपल्याला सर्किटचि आवश्यकता आहे शृंखला मधील एक शंट रेझोनिएटर ची असे करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे आपल्याकडे दोन ओपन स्टब रेझोनेटर्स ग्याप नेाच्या जोडीने रेझोनेटर्स शंट मध्ये आहेत ज्यात त्या दरम्यान लॅम्बडा 4 चे ग्याप ने आहे लॅम्ब्डा 4 ने चतुर्थांश वेव्ह ट्रान्स्फॉर्मर चा अर्थ दर्शविला असल्याने हे काय होते एका चतुर्थांश वेव्ह ट्रान्सफॉर्मरच्या उपस्थिती मुळे दुसर्या टोकाशी जोडलेल्या प्रति बाधा उलटा करू शकेल अशी एक चतुर्थांश वेव्ह ट्रान्सफॉर्मरचा गुणधर्म या बिंदूपासून जरी हे शंट मध्ये मालिका रेझोनेटर असले तरी प्रत्यक्षात या बिंदू पासून ते मालिका मध्ये शंट रेझोनेटर म्हणून दिसतात त्याचप्रमाणेहे रेझोनेटर शंट मध्ये मालिका रेझोनेटर असले तरी प्रत्यक्षात या बिंदू पासून ते मालिका मध्ये शंट रेझोनेटर म्हणून दिसून येईल तर मालिका रेझोनेटर वापरुन बॅन्ड स्टॉप फिल्टर लागू करण्याचा हा मार्ग आहे एक गोष्ट लक्षात घ्या की मालिका रेझोनिएटर ला प्राधान्य दिले जाते कारण मी म्हटल्या प्रमाणे शंट रेझोनेटर्स ला मालिकेत जोडले असणे आवश्यक आहे बँड स्टॉप फिल्टर साठी आपल्याला शंट रेझोनेटर्स मालिके मध्ये जोडणे आवश्यक आहेत जें शक्य नाही ओपन स्टब किंवा शॉर्ट्ड स्टब वापरुन रेझोनिएटर मालिके मध्ये जोडणे शक्य नाही ओपन स्टब किंवा शॉर्ट्ड स्टब नेहमी शंट मध्ये सहज जोडल्या जाऊ शकतात परंतु मालिकेत नाही म्हणूनच आपन अशा अंमलबजावणीला प्राधान्य देतो जिथे आपले सर्व रेझोनिएटर शंट मध्ये जोडले असतात बँड पास असो की बँड स्टॉप तर हे बॅन्ड पास फिल्टर बद्दल होते मी तुमची क्षमा मागतो हे बँड स्टॉप फिल्टर विषयी होते आता बँड पास फिल्टर्स वर येत आहोत पुन्हा मी म्हटल्याप्रमाणे बँड पास फिल्टर ला अनिवार्यपणे मालिके मध्ये मालिका रेझोनेटर किंवा शंट मध्ये शंट रेझोनेटर आवश्यक आहे पुन्हा मी म्हणालो की मालिकेत मालिका रेझोनेटर चि ओपन स्टब किंवा शॉर्टड स्टब सारख्या मायक्रोवेव्ह घटकांचा वापर करून अंमलबजावणी करणे शक्य नाही आपन शंट मध्ये अंमलबजावणी करु आपन जाण्यापूर्वी आपल्याला लक्षात घ्यावे लागेल की बॅन्ड पास फिल्टर चा ग्याप ने्भूत तोटा समजा हा आपला रेझोनेटर आहे शंट मध्ये एक शंट रेझोनेटर आहे तर हे जनरेटर आणि लोड शी जोडलेले शंट मधील शंट रेझोनेटर आहे जनरेटर चि ग्याप ने्गत प्रति बाधा Z0 आहे हे इनपुट आणि आउटपुट वर Z0 दोन्ही समान आहे किंवा म्हणा आपन यासारख्या मालिकां मध्ये मालिका रेझोनेटर चा विचार केला तर हा अर्थातच बँड पास आहे कारण आपल्याला एकतर मालिके मध्ये मालिका रेझोनेटर किंवा शंट मध्ये शंट रेझोनेटर आवश्यक आहे आता हे दर्शविले जाऊ शकते की ग्याप ने्भूत तोटा LI 1 2 या सूत्रानुसार दिले गेले आहे आपल्या बरोबरच्या स्लाइड्समध्ये पुन्हा दर्शविले गेले आहे म्हणून मी म्हणालो की बँड पास आणि बँड स्टॉप फिल्टर या दोहोंसाठी आपन रेझोनेटरची अंमलबजावणी करण्यास शंट ला प्राधान्य देऊ हे लक्षात घेण्याचा एक मार्ग म्हणजे जर ओपन स्टब चि लांबी योग्यरितीने असेल आणि रेझोनंट फ्रिक्वेन्सी इतकी असेल की ती या ग्याप ने जोडलेले रेझोनेटरच्या उच्च प्रतिबाधा स्थितीशी संबंधित असेल तर ही शंट मधील शंट रेझोनेटर ची अंमलबजावणी आहे आणि या मार्गाने आपल्याला याची जाणीव होऊ शकते आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला माहित आहे की या ओपन स्टब ची मालिका अंमलबजावणी करणे शक्य नाही तथापि अशी रचना असल्यास ओपन स्टब न वापरणे परंतु साधे ट्रांसमिशन लाइन घटक वापरणे शक्य आहे ही लांबी लँबडा 2 आहे T लांबीच्या ग्याप नेावर सांगू आणि येथे देखील सांगू या लांबीचे ग्याप ने समान आता या रेझोनेटर ची सर्किट आकृती या प्रमाणे आहे आता जर आपल्याला या संपूर्ण रचनेचे S मापदंड शोधायचे असतील तर आपल्याकडे 3 सर्किट्स आहेत 2 कॅपेसिटर आणि ट्रान्समिशन लाइन ची लांबी जोडलेले ज्याप्रमाणे आपण ब्रांच लाइन हायब्रिड साठी केले त्याप्रमाणेच या रचनेचे संपूर्ण S पॅरामीटर संपूर्ण ABCD मॅट्रिक्स वरून शोधू शकतो आणि या संपूर्ण संरचनेचे ABCD मॅट्रिक्स शोधण्यासाठी आपण स्वतंत्र घटकांच्या ABCD मॅट्रिक्सचे गुणाकार करू शकतो आणि एकूणच ABCD मॅट्रिक्स शोधू शकतो तर या कॅपेसिटर साठी कॅपेसिटर मालिका साठी ABCD मॅट्रिक्स असे दिले गेले आहे जेथे हे XC1wc समान आहे किंवा आपण सामान्यीकृत ABCD पॅरामीटर्स वापरत असल्यास हे असे होईल तर एकंदरीत जर आपण आपल्या एकूण बँड पास फिल्टर कडे परत आलो जेथे सर्व 3 घटक जोडलेले आहेत तर एकूण ABCD मॅट्रिक्स हे सामान्य ABCD मॅट्रिक्सवरून मोजल्या जाऊ शकते आणि शेवटी जर आपण हे गुणाकार केल्यास या मॅट्रिक्स चे अंतिम मूल्य येईल यापासून आपण निश्चितच LI मूल्यचि गणना करू शकतो LI हे ग्याप ने्भूत तोटा आहे जे या संबंधाने दिले आहे e आणि मग हे गणितीय व्युत्पन्न केल्यावर जे अंतिम मूल्य बाहेर येते ते म्हणजे LI 1 Xc2 ½ Xc Sin phi Cos phi 2 आता रेझोनंट फ्रिक्वेन्सी ही फ्रिक्वेन्सी आहे ज्यावर हा LI1 आहे म्हणून LI ला 1 च्या बरोबरीने करण्यासाठी हा स्क्वेअर कंस 0 असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच या संज्ञा 0 करण्यासाठी अर्ध्यावर रेझोनान्स हवा आणि यावरून आपणास संबंधमिळू शकेल हे पुनरावृत्ती समीकरण आहे हे समीकरण पुनरावृत्ती सोडवावे लागेल कारण या ओमेगा R चे कोणतेही जवळचे मूल्य नाही तुम्ही जर माटतब्लाब मध्ये एखादा प्रोग्राम लिहिला तर तुम्ही संख्यात्मक पद्धती वापरुन ओमेगा R ची सहज मूल्य शोधू शकता ही गणना थोडी सोपे करण्यासाठी हे LI अधिक सोपे केले जाऊ शकते मी ते अंदाजे 1 2 Xcr2 bar 4 16 एपीसिलॉन f2 लिहायला हवे आणि मी नुकतेच बँड पास फिल्टर च्या LI चे सूत्र सांगितले आता त्यामध्ये एक लॉसलेस रेझोनेटर असलेल्या बँड पास फिल्टरसाठी ज्यासाठी Qu अनंत आहे अशा प्रकारच्या फिल्टरसाठी आम्ही असे गृहीत धरत आहोत की आपण जो रेझोनेटर वापरत आहोत हा ग्याप ने जोडलेले मालिका रेझोनेटर लॉसलेस आहे म्हणूनच LI असे लिहिले जाऊ शकते आता या 2 समीकरांची तुलना केल्यास आपण शोधू शकतो QL साठी समीकरण मिळू शकेल असे Xcr bar हे Xc चे मूल्य आहे जे कॅपसिटन्स आहे जे रेझोनंट फ्रिक्वेन्सी वर मालिकेच्या कॅपेसिटन्स चे रिएक्टन्स चे मूल्य आहे मग QL बरोबर होईल जेथे phi r येते ज्याचे समीकरण यापूर्वी काढले होते Phi r या समीकरणातून आले आहे मी तुम्हाला क्षमा मागत आहे Phi r हे समीकरण सोडवण्यापासून येते ज्यामुळे Sin आणि Cos यांचा समावेश आहे तर Phi r Pi Tan 2 Z0 Xcr आहे म्हणून थोडक्यात तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीला दिले जाते ते म्हणजे लोडेड क्यू फॅक्टर जो तुम्हाला साध्य करायचा आहे आपल्याला एक विशिष्ट रेझोनंट फ्रिक्वेन्सी आणि लोडेड क्यू फॅक्टर दिले आहे जो आपल्याला साध्य करावा लागेल किंवा कदाचित आपल्याला लोडेड क्यू फॅक्टर देखील दिले जाणार नाही आपल्याला नुकतीच 2 3 db फ्रिक्वेन्सी दिली जाऊ शकतात जर आपल्याला 2 3 db फ्रिक्वेन्सी माहित असतील तर आपण QL चे मूल्य शोधू शकतो आणि एकदा आपल्याला QL माहित झाल्यास आपण रेझोनरेटर डिझाइन करण्यासाठी मूल्ये शोधण्यासाठी तयार केलेली ही समीकरणे वापरू शकतो पहा जर आपण हे समीकरण रचत असाल तर या प्लॉट वरील हे X axis वर Xcr किंवा सामान्यीकृत Xcr हे Xcr Z0 किंवा सामान्यीकृत Xcr आणि Y axis वर QL असेल हा आलेख हे समीकरण दर्शवते आता समजा तुम्हाला एक QL मूल्य देण्यात आले आहे मिळण्यासाठी तर आपण या आलेखमधून Z0Xcr ची किंमत मिळवू शकता हे XcrZ0 हे XcrZ0 मूल्य पासून प्राप्त केले आहे आपण C चे मूल्य मिळवू शकता जे आपणास या ग्याप नेात जोडावा लागेल तर उरलेल्या उर्वरित गोष्टी म्हणजे या Z0 चे मूल्य शोधणे आणि या समीकरणातून Z0 शोधणे शक्य आहे एकदा C तुम्हाला माहित पडल्यानंतर आपण Z0 आणि L चे मूल्य काढू शकता आपण हे समीकरण कसे सोडवू शकतो याचे एक उदाहरण येथे आहे या उदाहरणात आपल्याला फिल्टर डिझाइन करावे लागेल येथे 1950 आणि 2050 मेगाहर्ट्जवर 2 GHz आणि दोन 3 dB वारंवारता आहेत आणि Z050 Ohms आहे प्रथम आपण या केंद्र वारंवारता वापरुन QL शोधू शकता आणि दोन 3 dB फ्रिक्वेन्सीमधून आणि हा चार्ट वापरुन QL च्या या मूल्यासाठी हे मूल्य वापरुन XcrZ0 शोधू शकता जे 5 25 आहे तर आपल्याला XcrZ0 माहित आहे मग आपण Xcr आणि C शोधू शकता आणि अचूक रेषा लांबी beta RL या मूल्यावरून शोधली जाऊ शकते आपल्याला XcrZ0 माहित आहे जेणेकरून आपण आलेख रचू शकतो आणि phi R शोधू शकू आणि phi R L येथूनच आपल्याला beta R चे मूल्य माहित असल्यास आपण L चे मूल्य शोधू शकतो म्हणून पुन्हा एकदा थोडक्यात म्हणत आहे 1 ला दिलेल्या अटींमधून QL शोधू त्यावरून आपण ही 2 समीकरणे आणि हा प्लॉट वापरुन Xcr शोधू शकतो हा प्लॉट मुळात या 2 समीकरणाची पूर्तता आहे आणि एकदा आपल्याला XcrZ0 कळल्यानंतर आपण C शोधू शकतो एकदा आपल्याला C सापडला की आपल्याला आपल्या डिझाइनचा एक घटक मिळतो आणि त्यानंतर XcrZ0 वापरुन आपल्याला phi R सापडतात आणि phi R मधून beta R आणि या इंटरमीडिएट सेक्शनची लांबी शोधू शकतो सारांश हे कसे आहे हे आपल्याला माहिती आहे की या मॉड्यूलमध्ये आपण 2 विशिष्ट डिझाईन्स समाविष्ट केल्या आहेत 1 शंट रेझोनेटर वापरुन बॅन्ड स्टॉप फिल्टर ची आणि 2 रा मालिका रेझोनेटर वापरुन बँड पास फिल्टर पुढील मॉड्यूलमध्ये आपण सामान्यपणे वापरले जाणारे आणखी काही प्रकारची फिल्टर्स आपण पाहू संपण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे की जर तुम्ही ओपन किंवा शॉर्ट्ड स्टब्स रेझोनेटर म्हणून वापरत असाल तर रिझोनेटर म्हणून फक्त शुद्ध ओपन आणि शॉर्टड स्टब्स वापरत असाल तर आपल्याला त्यांना शंटमध्ये कनेक्ट करावे लागेल दुसरीकडे आपण ट्रान्समिशन लाइनची लांबी वापरत असल्यास जी दोन्ही बाजूंनी जोडल्या जाऊ शकते ज्याप्रमाणे आपण बँड पास फिल्टरसाठी पाहिले तर आपण मालिका रेझोनेटर वापरू शकता परंतु आपण पूर्णपणे ओपन किंवा पूर्णपणे शॉर्ट रेझोनिएटर वापरत असल्यास ते मालिकेत कनेक्ट केले जाऊ शकत नाही आपण बँडपास किंवा बँड स्टॉप फिल्टर डिझाइन करीत असलात तरी ते शंट मध्ये वापरायचे आहे